म्हणून आम्ही इंटरकनेक्ट मॉडेलिंगवरील आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो म्हणूनच आपल्या शेवटच्या व्याख्यानात आम्ही काही रेसिस्टिव्ह आणि कॅपेसिटिव वेगवेगळ्या लेयर्सांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे पाहिले आणि आपण एका लेयर्सातून दुस या लेयर्सात जात असताना रेसिस्टन्स आणि कॅपॅसिटन्सस यांचे व्हॅल्युज आणि मॅग्निडूड कशी बदलू शकते हे आपण लक्षात घेतल्यास म्हणून आमच्या चर्चा सुरू ठेवण्यामुळे आम्ही आता डिफ्यूजन आणि पॉलिसिलॉन लेयर्स शोधतो तर आम्ही पाहिले आहे की n आणि p दोन्ही रेजियॉन्ससाठी डिफ्यूजन कॅपेसिटन्स खूप जास्त आहेत किती उंच गेट कॅपेसिटीन्ससह व्हॅल्युज तुलना केली जातात तर डिफ्यूजन लेयरसह आणखी एक समस्या अशी आहे की डिफ्यूजन देखील उच्च रेसिस्टन्स करत आहे तर डिफ्यूजन हा एक लेयर्स आहे जेथे रेसिस्टन्स आणि कॅपेसिटन्स व्हॅल्युज जास्त आहेत म्हणूनच आपण निराश असे म्हणू शकता की लेआउटमधील 2 घटकांमधील काही इंटरकनेक्शन डिफ्यूजन लेयरवर केले जावे परंतु याउलट पॉलीसिलिकॉन लेयरमध्ये कपॅसिटीन्सचे कमी मूल्य असते परंतु रेसिस्टन्स मूल्य असते आर अजूनही जास्त असते परंतु कॅपेसिटन्स मूल्य डिफ्यूजनणापेक्षा खूपच कमी असते म्हणूनच काही प्रकरणांमध्ये आपल्याला 2 पॉईंट एकमेकांना जोडण्याची आवश्यकता असते जे अगदी जवळ आहेत याशिवाय कनेक्शनसाठी आपण पॉलिस्लिसॉन लेयर वापरू शकता जसे की मी तुम्हाला एक उदाहरण देतो आपण मागील लेक्चर दरम्यान पाहिलेला हा लेआउट तुम्ही पहा जिथे आम्ही CMOS इन्व्हर्टरचा लेआउट दाखविला मग तो कसा दिसेल बरोबर तर ठीक आहे मी वास्तविक प्रतिकात्मक हा योजनाबद्ध मांडणी दर्शवित नाही मी हे स्टिक आकृती दर्शवित आहे परंतु आता मी ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे ते असे आहे की आपल्याकडे दोन इन्व्हर्टर आहेत जे कॅसकेडमध्ये जोडलेले आहेत कदाचित आम्ही काही प्रकारचे बफर डिझाइन करीत आहोत हे A आहे हे B आहे आणि हे C आहे असे समजू या आपण स्टिक डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू तर स्टिक आकृती ही VDD आणि ग्राउंड लाईन्स आहेत मी बाजूने 2 गेट्ससाठी दर्शवित आहे हे डिफ्यूजन रेखा आहेत हे p डिफ्यूजन आहे तर येथे एक संपर्क आहे येथे संपर्क साधावा येथे संपर्क साधा आणि येथे संपर्क साधा मग आपल्याकडे पॉलिसीसिलॉन लाइन आहे ज्यामध्ये 2 ट्रांजिस्टर तयार होतात आणि तिथे आणखी एक ट्रांझिस्टर बनविणारी एक पॉलिझिलिकन लाईन आहे तर हे या फंक्शनचे स्टिक आकृती लेआउट आहे तर आता आपणास आमच्या मागील प्रकरणात ही एक गोष्ट दिसते हे लेआउट येथे दर्शविले होते की आउटपुट f मेटलच्या लेयर्सात काढले जात आहे तर हे संपर्क कनेक्शन प्रत्यक्षात एक डिफ्यूजन आणि मेटल दरम्यानचा संपर्क होता म्हणूनच ही ओळ ब्लू म्हणून दर्शविली गेली परंतु आपण येथे या दृश्याकडे पाहिले तर हे आउटपुट पुढील इन्व्हर्टरच्या इनपुटवर जावे लागेल तर हे आऊटपुट या टप्प्यावर नेले पाहिजे तर तेथे 2 पर्याय आहेत मी त्यांना बाजूने दर्शवित आहे तर येथून प्रथम पर्याय हा आहे की आपण मेटल लाइन वाहून घेत आहात आणि येथे आपण संपर्क कनेक्शन बनवित आहात आणि येथे मेटल आणि पॉलिसिलिकॉन दरम्यान आपण दुसरा संपर्क कनेक्शन बनवित आहात आता दुसरा पर्याय असू शकतो म्हणून मी हे दुसर्या अगदी खाली एका दर्शवित आहे की आपण ही ओळ मेटलवर अजिबात रेखाटत नाही थेट पॉलिसिलॉन लाइन वापरा आपण एका बाजूला असे केल्यास आपल्याला कोणत्याही संपर्काची आवश्यकता नसल्यास ते आधीपासून पॉलिसिलिकॉनमध्ये आहे तर केवळ या बाजूला आपल्याला पॉलिसिलॉन आणि डिफ्यूजन दरम्यान संपर्क आवश्यक आहे आपण यापैकी प्रत्येक संपर्कात अतिरिक्त क्षेत्र व्यापलेला आपण पाहता आणि त्यास डीलेय आणि इतर गोष्टींवर अतिरिक्त RC देखील लागतो तर संपर्क कमी करणे ही चांगली गोष्ट आहे तर जर हे 2 ट्रान्झिस्टर जवळचे असतील तर आपण शक्यतो त्यांना यासारखे थेट कनेक्ट करू शकता आणि आपण पॉलिसिलिकॉन वर घेऊ शकता जेणेकरून ते थेट पुढील गेटला दिले जाऊ शकेल म्हणूनच येथे नमूद केले जाऊ शकते हेच आहे की आपण गेट्समधील अगदी लहान वायर्ससाठी अधूनमधून पॉलिसिलॉन वापरू शकता परंतु डिफ्यूजन एकमेकांना जोडण्यासारखे टाळले जाणे आवश्यक आहे कारण डिफ्यूजन स्तरासाठी R आणि C दोन्ही व्हॅल्युज जास्त आहेत आम्ही वायर्स मॉडेल करतो तेव्हा आता ठीक आहे म्हणून आम्ही यापूर्वी देखील विविध डीलेय मॉडेलमध्ये पाहिले आहे रेसिस्टन्स आणि कॅपेसिटन्स व्हॅल्युज वितरीत केली जातील तर एकूण रेसिस्टन्स रेसिस्टिव्ह लोड ज्याचा सामना करावा लागतो तो आर असू शकतो आणि एकूण कॅपेसिटिव्ह लोड C असू शकतो परंतु जेव्हा वायर जास्त अंतरावर धावते तेव्हा आम्ही सामान्यतः रेसिस्टिव्ह R ऐवजी एका जागी मॉडेलद्वारे प्रतिनिधित्व करतो जणू काही N सेगमेंट्स आहेत आणि रेजिस्टन्स N N बाय R N मालिका येत आहेत N वेळा त्याचप्रमाणे हे संपूर्ण कॅपेसिटन्स C समांतर C N बाय C N समांतर दिशेने येऊ शकते तर या इंटरकनेक्शन वायरचे मॉडेलिंग करण्याचे हे काही मार्ग आहेत तर वायर्सना त्याच्या RC मूल्यांसह लांबीसह वितरित केले गेले आहे असे मानले जाते आणि यास खरोखर लंपेड घटक मॉडेल म्हणतात आणि आपण या मूल्यांचे वितरण ज्या पद्धतीने पारंपारिकपणे 3 मार्गांनी करतात त्यास L मॉडेल म्हणतात जिथे R आणि C साठी आहे आपण हे असे दर्शवा C R समांतर ग्राउंड आल्यानंतर ही R मालिका मध्ये आहे Pi चे मॉडेल जे pi सारखे दिसते आहे ही रचना R मालिकेमध्ये आहे आणि एकूण कॅपेसिटन्स C मध्ये 2 आणि C मध्ये 2 ने विभाजित केले आहे ते आधी आणि नंतर समांतर मध्ये येत आहेत आणि T मॉडेल C आहे तिथे उलट आहे विभाजित नाही जेथे रेसिस्टन्स मूल्य विभाजित आहे ते T सारखे दिसते आता यासारख्या विविध मॉडेल्सचे विश्लेषण केले गेले आहे आणि अधिक अचूक डीलेयाच्या संदर्भात मिळविलेले मूल्य रेसिस्टन्स कपॅसिटन्स आणि इतर गोष्टींद्वारे मिळविलेले वैशिष्ट्य तुलना केली गेली आहे तर हे आढळले आहे की हे pi मॉडेलचा एक विभाग आहे तर जर तुम्ही सेगमेंट्स एका नंतर आणि दुसर्या पाठोपाठ वापरत असाल तर ते पुरेसे अचूक असल्याचे दिसून येते म्हणजे 3 टक्के ते 3 टक्के म्हणजे प्रत्यक्षातील 3 टक्के तर 3 सेगमेंट pi मॉडेल खूप चांगले परिणाम देते परंतु जर आपण L मॉडेल वापरत असाल तर अचूकतेची समानता प्राप्त करण्यासाठी आपल्याला या L मॉडेलच्या 100 विभागांची आवश्यकता आहे तर सिम्युलेशन दरम्यान मोजण्याच्या वेळेच्या दृष्टीने हे अधिक महाग होईल आणि याचा अर्थ असा की आम्ही पूर्वी पाहिले आहे की आपण जेव्हा आपण घड्याळ मार्ग आणि इतर गोष्टी करत असता तेव्हा डीलेय संतुलित करण्याचा प्रयत्न करीत असताना इंटरकनेक्शनच्या डीलेयचा द्रुत अंदाज लावण्यासाठी आम्ही एल्मोर डीलेय मॉडेल वापरतो परंतु तेथे आम्हाला काही अंदाज हवा आहे आम्ही असावे द्रुत तर आपण असे म्हणत की आपण या मॉडेल्सचे अनेक स्तर वापरत असाल तर सिम्युलेशन यास वेळ लागेल तर त्या प्रकरणांसाठी काय केले जाते ते सिंगल सेगमेंट pi मॉडेल pi मॉडेल त्या प्रकरणांमध्ये अल्मोर दिरंगाईच्या शॉर्ट वायर सेगमेंटचा अंदाज लावण्यासाठी केला जातो आता हे एक उदाहरण आहे जेथे 3 सेगमेंट pi मॉडेल दर्शविले गेले आहे तर उदाहरण असे आहे चला असे म्हणूया की आम्ही पुन्हा 180 नॅनोमीटर प्रक्रिया करतो आम्ही मेटलच्या 2 वायर्सचा विचार करतो समजा आपण हे 5 मिलीमीटर लांबीचे आणि 0 32 माइक्रोमीटर रूंद आहे तर वायर कसे दिसते वायर यासारखे दिसते लांबी खूपच लांब 5 मिमी आहे आणि रुंदी 0 32 मायक्रोमीटर आहे म्हणून जर तुम्ही पुन्हा याप्रमाणे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे चौरस बॉक्सच्या दृष्टीने ते वेगळे करण्याचा प्रयत्न करा तर या वर्गातील प्रत्येक वर्ग 0 32 मायक्रॉनमध्ये 0 32 मायक्रॉन असेल तर ते देखील 0 तर अशा किती बॉक्स असतील तर जर आपण यासह 5 मिमी विभाजित केले तर 5 मिमी म्हणजे काय 5 मिली मध्ये 10 ते पॉवर वजा 3 ते 0 32 ते 10 पर्यंत पॉवर वजा 6 हे 5000 येते आणि जर आपण हे 32 घेतले तर आणखी 2 शून्य 32 ने विभाजित केले तर हे जवळजवळ 16000 असेल बरोबर तर याचा अर्थ असा आहे की आपण मेटल 2 वायरसाठी विचार केल्यास आर बॉक्सचे मूल्य 0 05 ओहम्स प्रति बॉक्स योग्य आहे आपल्याकडे अंदाजे अंदाजे 16000 अंदाज असलेल्या बॉक्सची आता संख्या तर जर आपण त्या आकृती 16000 ने 0 05 गुणाकार केला तर एकूण रेजिस्टन्स सुमारे 781 ओहम्स वर येईल म्हणूनच आपण रेसिस्टन्स मोजू शकता एका बॉक्सचे रेजिस्टन्स मूल्य फक्त अंदाजे करा बॉक्सचे रेजिस्टन्स मूल्य आधीपासून दिले गेले आहे आर बॉक्स 0 05 आहे आणि आपण या दोन गुणाकार करा बॉक्सचा गुणोत्तर बॉक्सच्या संख्येने गुणाकार केला तर हे मूल्य सुमारे 781 ओहम्स पर्यंत येईल आणि या मेटल 2 वायरसाठी येथे प्रति मायक्रॉन कॅपेसिटन्स प्रति मायक्रोमीटर प्रति 0 2 फेमेटो फॅरड आहे आता कारण वायर 5 मिमी लांब आहे याचा अर्थ 5000 मायक्रोमीटर जर आपण गुणाकार केला तर तो 1 पिकोफारड बनतो तर 3 सेगमेंट pi मध्ये 3 रेसिस्टेन्सेस आहेत 781 by 3 हे 260 ने भागलेले सुमारे 260 आहे तर 260 260 260 आणि हे 1 पिकोफार्ड 6 ने विभाजित केले तर ते अंदाजे 167 फेमिटो फॅरडवर येते तर यापैकी प्रत्येक कॅपेसिटन्स 167 असेल कारण जर आपण त्यास जोडले तर ते 1 p F होईल तर मॉडेल कसे तयार केले जाईल ते आहे आता एकदा मॉडेल तयार झाल्यावर प्रत्यक्षात नक्कल करण्याचे बरेच मार्ग आहेत स्पाइस सिम्युलेशन करता येते किंवा याचा अर्थ असा की मॉडेलवरून डीलेय होण्याचा अन्य द्रुत अंदाज केला जाऊ शकतो पुढे आपण अंदाज लावण्याचा एक मार्ग पाहू या आपण वायरची RC डीलेय पाहू शकता तर आपण एक उदाहरण घेऊ 10 X इन्व्हर्टर 2 X इनव्हर्टर ड्राईव्हिंग म्हणजे माझ्याकडे एक मोठा इन्व्हर्टर आहे जो एक छोटा इनव्हर्टर चालवित आहे हे मी 10 X म्हणत आहे हे मी 2 X म्हणतो आहे 10 X आता आपल्याला समजू शकेल म्हणून येथे चॅनेलचे क्षेत्र असे असू शकते तर आपण k k असे म्हणतो परंतु या प्रकरणात 10 X साठी चॅनेलचे क्षेत्र 10 k बाय 10 k असेल आम्ही हे असे म्हणतो की हे 10 X आहे हे 2 X नक्कीच आहे क्षमस्व ते 5 वेळा 5 वेळा असावे तर या प्रकरणात आम्ही असे गृहीत धरतो की गेट्स रेसिस्टिव्हतेसाठी रेजिस्टन्स मूल्य 2 5 किलो ओम माइक्रोमीटर आहे आणि जेव्हा आपण RC साठी एल्मोर डीलेय R विचारात घेत असाल तेव्हा आम्ही सहसा एल्मोर डीलेय मानतो तर मागील प्रकरणात आम्ही आधीच या 781 ओहम्स आणि 1 पिकोफराडचा अंदाज लावला आहे तर हे 781 ओम आहे आणि 1 पिकोफराड 500 आणि 501 स्टिच pi मध्ये विभागले गेले आहे आता गेटसाठी nMOS साठी 0 36 मायक्रोमीटरची वैशिष्ट्ये आहेत आणि आता येथे nMOS असलेल्या ग्राउंडकडे जाण्याचा मार्ग विचारात घेतला आहे तर आपण 2 5 किलोचे प्रमाण 0 36 ने गुणाकार केले जर आपण फक्त गणना केली तर ती 690 ओमवर येते तर येथे प्रभावी रेसिस्टिव्ह भार 65 ओम असेल त्याचप्रमाणे दुसर्या बाजूला 2 ट्रांजिस्टर आहेत जे अर्थातच 2 x म्हणूनच जर आपण त्याच n आणि p प्रकारातील कपॅसिटीन्सचा अंदाज घेत असाल तर हे नक्कीच येथे दर्शविले गेले नाही ते 4 फेम्टोफॅरडवर येते जर तुम्ही आता या संपूर्ण सर्किटचे नक्कल केले तर तर तुम्ही ड्रायव्हरचे मॉडेलिंग केले आहे एक इन्व्हर्टर आहे जो प्रभावीपणे ड्राईव्ह करत आहे तर मी काय म्हणतो आहे की तिथे एक पुल आहे तिथे एक पुल अप आहे तर या मॉडेलमध्ये मी मैदानात जाण्याचा मार्ग शोधत आहे तर खाली खेचणे 90 ओम आहे आणि येथे येथे प्रभाव आहे एक कॅपेसिटिव्ह लोड आहे जे पुल अप आणि ट्रान्झिस्टर खेचण्याचे आकार सूचित करते तर आपण हे अनुकरण केल्यास डीलेय सुमारे 1 1 नॅनोसेकंद येईल तर हे दर्शविते की जर आपल्याला अशी समस्या असल्यास तर यासारख्या मॉडेलिंगचा वापर करून आणि नंतर सिम्युलेशन वापरुन अशी साधने उपलब्ध आहेत जी आपल्याला डीलेय होऊ शकतात पुढे क्रॉसट्रकच्या मुद्द्यांकडे येऊ आता एक कॅपेसिटर चार्ज ठेवतो आणि त्वरित त्याच्या भोवती व्होल्टेज बदलत नाही तर कारण कॅपेसिटरने त्याच्या प्लेट्सवर शुल्क ठेवले आहे शुल्क हलविण्यात आणि नष्ट होण्यास थोडा वेळ लागेल तर त्वरित आपण असे म्हणू शकत नाही की व्होल्टेज v पासून 0 पर्यंत जाईल यामुळे वेळ लागतो म्हणूनच डेकॅयिंग होतो आणि चार्जिंग डिस्चार्जिंग होते तर आता जर मला असे काही समस्या असल्यास तेथे दोन समांतर वायर्स आहेत ज्यामध्ये जास्त कॅपेसिटन्स आहेत जसे की आपण येथे दर्शविण्याचा प्रयत्न करूया यासारखे एक वायर आहे यासारखे आणखी एक वायर आहे तर या दोन वायर्स दरम्यान एक उच्च कॅपेसिटन्स आहे असे समजू तर जर वायर्सपैकी एकावर एकतर 0 ते 1 पर्यंत किंवा 1 ते 0 पर्यंत सिग्नल ट्रान्सिशन झाले असेल तर इतर वायर कदाचित काहीतरी घेऊन गेले आहे तर समजू की हे स्थिर वाहिनी आहे व्होल्टेज सिग्नल परंतु या कॅपेसिटीव्ह इफेक्टमुळे काय होईल ते आहे तर जेव्हा जेव्हा दुसर्या ओळीत अचानक वाढ होते तेव्हा येथे देखील यासारखे त्रास होईल पुन्हा येथे यासारखे त्रास होईल ज्यास क्रॉस स्टॉक म्हणतात त्या ओळींच्या दरम्यान योग्यरित्या प्रभावित करते हे कॅपेसिटिव्ह कपलिंग किंवा क्रॉसटल्क आहे आता या क्रॉस्टलॉकचा काय परिणाम होईल न बदलणार्या वायर्सवरील गोंगाट जसे मी म्हणालो आहे ही दुसरी वायर राज्य बदलत नव्हती ती बदलत नव्हती पहिला बदलत होती तर काही नॉईस नॉन स्विचिंग वायरवर प्रेरित होतो आणि दुसरे म्हणजे स्विचिंग वायरवर वाढीव डीलेय का होऊ शकतो सामान्यत या इंटरकनेक्शन वायरला काही कॅपेसिटिव्ह लोडचा सामना करावा लागत होता म्हणून जर हा CL असेल आणि हा रेसिस्टन्स R असेल तर RCLच्या प्रमाणात RC डीलेय झाला होता परंतु आता C देखील चित्रात आल्यामुळे हे CL मूल्य वाढत जाईल तर RC मूल्य देखील वाढत जाईल म्हणूनच सिग्नल लाइनवरील डीलेय देखील वाढेल आता आपण त्यास थोड्या अधिक विस्वायर्सने पाहू या मी A आणि B दर्शविलेल्या या 2 वायर्सना सांगू तर त्या दरम्यानचे कपॅसिटन्स असे दर्शविलेले आहे जसे मी येथे दर्शविलेल्या आकृतीप्रमाणेच याला C ऍडजेसंट म्हणून संबोधले जाते आणि या दोन्ही वायर्स काही लेयर्सांवर ठीक चालत आहेत आणि त्या खाली सबस्ट्रेट आहे आणि लेयर्स विशेषत ग्राउंड किंवा काही निश्चित संभाव्यतेशी जोडलेले आहे तर आपण असे म्हणू शकता की या लेयर्सात या वायरची कपॅसिटीन्स देखील आहे तर त्याला आपण C ग्राउंड आणि C ग्राऊंड असे म्हणू या समजा मूल्य समान होते तर समतुल्य मॉडेल असे दिसते आणि हे C ग्राउंड आपण जे काही बोलत आहोत ते आम्ही एकच कॅपेसिटन्स म्हणून दाखवत असलो तरी प्रत्यक्षात ते एकत्रितपणे घेतलेल्या त्याच्या वरच्या लेयर्स आणि खालच्या लेयर्सापर्यंतच्या कॅपेसिटन्सची बेरीज असेल आणि समतुल्य सर्किट मी त्यांना एक म्हणून दर्शवित आहे आता मिलरद्वारे नियम किंवा पोस्टुलेट आहे त्याला मिलर प्रभाव असे म्हणतात 2 वायर्समधील कॅपेसिटन्सचे प्रभावी मूल्य ते त्यांच्या वर्तनावर अवलंबून असते तर आपण स्थिरपणे असे म्हणू शकत नाही की 2 वायर्समधील कॅपेसिटीन्स हे ते कसे स्विच करत आहेत यावर अवलंबून आहे तेथे 3 परिस्थिती असू शकतात आपण म्हणू शकता की जर ते काही बदलत नाहीत प्रेरित कॅपेसिटन्स नाही काही हरकत नाही परंतु जेव्हा स्विचिंग होते तेव्हा समस्या येते आता 3 परिस्थिती आहेत एक म्हणजे प्रथम वायर 0 ते 1 किंवा 1 ते 0 पर्यंत सांगायचे आहे दुसरे वायर मी घेतलेल्या उदाहरणाप्रमाणे बदलत नाही पुढील प्रकरणात दोन्ही वायर्स बदलत आहेत आणि त्याच दिशेने 0 ते 1 किंवा दोन्ही 1 ते 0 तिसरे प्रकरण दोन्ही स्विच करीत आहेत परंतु उलट दिशेने पहिले एक 1 ते 0 वरून स्विच करीत आहे दुसरे एक 0 ते 1 वर स्विच करीत आहे उलट दिशा तर ही प्रकरणे येथे दर्शविली गेली आहेत म्हणजेच मी आता दुसर्या मार्गावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे बघत आहे म्हणजेच हे प्रत्यक्षात बदलत आहे तर A ओळीवर एक ट्रान्सिशन आहे आता B जे घडत आहे ते पहिल्या बाबतीत आहे B स्थिर होते आणि A मध्ये डेल्टा V च्या व्होल्टेजमध्ये बदल झाला आहे तर आपण असे म्हणू की डेल्टा आहे VDD 0 ते VDD ते बदलत होते तर प्रभावी कॅपेसिटन्स C ग्राउंड अधिक C ऍडजेसंट असेल कारण त्यातील एक ग्राउंड खाली होती आणि दुसरी एक ठीक आहे दुसरे प्रकरण असे आहे की दोघे एकत्र स्विच करीत आहेत तर डेल्टा V म्हणजेच या बिंदू 0 मध्ये व्होल्टेजमध्ये बदल 0 तर या कॅपेसिटिव्ह प्लेटवर व्होल्टेज नाही तर C ऍडजेसंट चित्रात येणार नाही केवळ कॅपेसिटन्स ग्राउंड फक्त C ग्राउंड चित्रात येईल परंतु जर ते उलट दिशेने स्विच करीत आहेत तर त्यापैकी एक 0 ते 1 आणि दुसरा 1 ते 0 पर्यंत जात आहे तर व्होल्टेजमधील फरक दोनदा होऊ शकेल 2 VDD बरोबर हे 0 VDD कडे जात आहे हे VDD पासून 0 वर जाईल तर डेल्टा दोनदा VDD बदलू शकतो कारण हे VDD बदलत आहे हे वजा VDD बरोबर बदलत आहे तर इथे जवळच्या कॅपेसिटन्सचा प्रभाव दुप्पट होईल तर A द्वारे दर्शविल्या जाणार्या प्रभावी कॅपेसिटन्स हे असेल आणि तिसर्या स्तंभात मिलरच्या परिणामामुळे प्रत्यक्षात मिलर गुणांक घटक म्हणून ओळखला जाईल म्हणून जेव्हा दोघे एकत्र बदलत असतात तेव्हा त्याचा प्रभाव कमीतकमी कमी होतो तर आपण त्यास 0 च्या सापेक्ष मूल्याद्वारे दर्शवितो म्हणजेच ही सर्वात चांगली परिस्थिती आहे म्हणून जेव्हा त्यापैकी एक स्थिर असेल आणि दुसरा स्विच करीत असेल तेव्हा प्रभाव 1 वर अधिक दर्शविला जातो परंतु जेव्हा ते उलट दिशेने स्विच करीत असतात तेव्हा आम्ही त्यास 2 ने प्रतिनिधित्व करतो तेव्हा सर्वात गंभीर असते तर सहसा जेव्हा आम्ही क्रॉसटल्कच्या संदर्भात एका सर्किटचे विश्लेषण करतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या परिस्थितींना वेगवेगळ्या MCF मूल्यांनुसार नियुक्त करू शकतो जेणेकरुन आपण हे ओळखू शकता की कोणते MCF मूल्य अधिक महत्त्वपूर्ण आहे आणि आवश्यकतेकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे तर चला आणखी काही क्रॉस्टल नॉईस म्हणजे ही समीकरणे आणि फॉर्म्युलेशन पाहुया हे 2 वायर्स बदलत आहेत हे पहा एका वायरवर दुसर्या वायरवर व्होल्टेजचा प्रभाव पडतो त्यांना सामान्यतः अग्ग्रेससोर आणि व्हिक्टिम म्हणतात तर अग्ग्रेससोर तो वायर आहे ज्यावर सिग्नल ट्रान्समिशन होत आहे आणि व्हिक्टिम पडलेला वायर आहे ज्यावर गोंगाट होत आहे तर मागील रेखागटाच्या पाठपुराव्याप्रमाणेच 2 वायर्समधील कपॅसिटीन्स C ऍडजेसंट होते हे C ऍडजेसंट आहे व्हिक्टिम व्यक्तीला C g आणि d आहे की जमिनीवर आणखी एक कॅपेसिटन्स अनुभवत आहे समजा अग्ग्रेसोरनी व्होल्टेजमध्ये डेल्टा V अग्ग्रेसोरद्वारे रक्कम बदलली तर व्हिक्टिम व्होल्ट इथल्या व्होल्टेजमध्ये किती बदल होईल तर हे एक साधे कॅपेसिटर समीकरण आहे जर आपण एक साधी सर्किट विश्लेषण केले तर आपण सहजपणे पाहू शकता की येथे व्होल्टेजमध्ये बदल होईल ते मालिकेतील 2 कॅपॅसिटन्सस आहेत म्हणजेच हे यासारखे समांतर कनेक्शनसारखे असेल C ग्राउंड C ऍडजेसंट विभाजन तसेच C ऍडजेसंट याद्वारे गुणाकार तर C ऍडजेसंटचे मूल्य जितके मोठे असेल त्याचा अधिक परिणाम होईल परंतु जर C ऍडजेसंट अगदी लहान असेल तर डेल्टा V अग्ग्रेसोर असेल तर हा डेल्टा V व्हिक्टिम देखील लहान उजवा बनतो तर दुसरे उदाहरण आपण आणखी एक केस घेऊ तर येथे व्हिक्टिम नॉईस फाईट चालविणार्या गेटद्वारे चालविला जातो याचा अर्थ असा की मागील प्रकरणात मी असे गृहीत धरत आहे की व्हिक्टिम एक फ्लोटिंग आहे तर असे कोणतेही गेट नाहीत ज्यांचे आउटपुट हा गेट चालवित आहे परंतु येथे मी असे गृहित धरत आहे की असे एक इन्व्हर्टर आहे ज्याचे आउटपुट व्हिक्टिम व्यक्तीशी जोडलेले आहे आणि मागील प्रकरणात आम्ही असे म्हटले आहे की आम्ही त्याचे मॉडेल बनवू शकतो या R व्हिक्टिम सारखे समतुल्य लोड रेसिस्टन्सांद्वारे तर आता आपल्या समतुल्य सर्किटचे असे दिसते आहे येथे R व्हिक्टिम देखील आहे म्हणून जर आपण पुन्हा या सर्किटवर गणना केली तर या सर्किटचे विश्लेषण करा तर याचा अर्थ असा की आपण असे एक समीकरण मिळवू शकता व्हिक्टिम व्होल्टेजमध्ये बदल होईल ही संज्ञा समान आहे C ग्राउंड अधिक C ऍडजेसंट आणि C ऍडजेसंट अग्ग्रेसोर तेथे होता आता हा नवीन घटक आहे आत या 1 बाय 1 अधिक के जेथे k ताऊ अग्ग्रेसोर आहे ताऊ व्हिक्टिम याचा अर्थ अग्ग्रेसोर R अग्ग्रेसोरचा RC डीलेय या एकूण कपॅसिटीन्समध्ये आणि व्हिक्टिमेच्या या R तर जर हे के 0 च्या जवळ असेल तर ते व्हिक्टिमाप्रमाणे फ्लोटिंग सारखे होते परंतु के वाढते म्हणून आपण मूल्य बदलू शकता असे म्हणू शकता हे मूल्य कमी होईल तर प्रत्यक्षात हा इन्व्हर्टर या क्रॉस चर्चाविरूद्ध लढण्याचा प्रयत्न करीत आहे तो क्रॉस टॉक नॉईस खाली आणत आहे कारण पूर्वी जेव्हा वायर फ्लोटिंग होते तेव्हा मूल्य जास्त होते परंतु आता हे के पेक्षा लढा देत असल्याने 0 पेक्षा मोठे असल्यास मूल्य कमी होईल डेनॉमिनटोर अधिक असेल ठीक आहे तर काही सोप्या नॉईसाचे अर्थ सांगतात की जर नॉईसाची नॉईस मार्जिनपेक्षा कमी असेल जी आपल्या सर्किटला सहन करण्याची शक्यता आहे तर आपण त्याबद्दल काळजी करू नये आणि जर हा स्थिर CMOS तर्क आहे तर मग नॉईसही आला असेल तरी काही स्पाइक असतात म्हणूनच ते शेवटी शांत होईल जर आपण प्री चार्ज लॉजिक किंवा असे काहीतरी वापरुन डायनॅमिक CMOS लॉजिक वापरत असाल तर समस्या येईल कदाचित डिस्चार्ज होत असेल व्होल्टेजपैकी काही जे अन्यथा महत्वाचे आहेत परंतु या गोंधळांमुळे आणि या गोंधळामुळे डीलेय वाढू शकेल आणि तशाच आठवणी DRAM डायनॅमिक RAM जिथे डेटा कॅपेसिटन्स म्हणून संग्रहित केला गेला आहे कॅपेसिटन्सवर शुल्क म्हणून या गोंगाटामुळे काही कॅपेसिटीन्स डिस्चार्ज होऊ शकतात तर उत्तर कदाचित चुकीचे असू शकते तर एक शेवटची गोष्ट याचा अर्थ असा की आपण वायर अभियांत्रिकी नावाच्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलू शकता जसे की मी या कॅपेसिटिव्हला कसे नियंत्रित करू जेणेकरून या नॉईसवर परिणाम होईल पहा अशा काही गोष्टी आहेत ज्या ओळीच्या रुंदीसह रेषेच्या अंतरासह खेळू शकतात म्हणूनच आपण त्या कोणत्या लेयर्सावर रेखांकन करीत आहात जसे की आपण त्या लेयरच्या आधारे पाहिले आहे कॅपेसिटिव्ह आणि रेझिस्टिव्ह इफेक्ट भिन्न असतील आणि काहीतरी शिल्डिंग म्हणतात शिल्डिंग हे महत्त्वाचे आहे शिल्डिंग म्हणते की मी चांगले पाहिले आहे मी अनेक उदाहरणे दर्शविली आहेत ही केस कोणतीही शील्डिंग नाही a0 b0 a1 b1 a2 b2 6 ओळी आहेत ज्या एकमेकांना समांतर असतात परंतु येथे a0 a1 a2 म्हणा मी त्यापैकी 3 VDD ग्राउंड VDD ग्राउंड दर्शवित आहे तर ते वीज पुरवठा लाइन दरम्यान एकमेकांना जोडलेले आहेत तर एक प्रकारची शिल्डिंग आहे तर या ओळीवरील नॉईस शिल्डिंग झाल्यामुळे पुढील सिग्नल लाइनवर प्रचार करणार नाही म्हणून आपणास पाहिजे असल्यास आपण या शिल्डिंग VDD नंतर 2 a0 a1 नंतर ग्राउंड नंतर a2 a3 नंतर VDD आणि त्या दरम्यान एकापेक्षा जास्त ओळी ठेवू शकता तर ही काही तंत्रे आहेत जी सहसा वापरली जातात मी आधीच सांगितले आहे पुनरावृत्ती करणारे म्हणून मी यापुढे तपशीलवार बोलत नाही तर आपण पाहिले आहे की वायरची डीलेय लांबीच्या प्रमाणात आहे तर हा R लांबीच्या प्रमाणात आहे C देखील लांबीच्या प्रमाणात आहे तर RC डीलेय L स्क्वेअरच्या प्रमाणात होईल तर आपण काय करीत आहात आम्ही लांबीची लांबीची N विभागांना L ने N L बाय N L बाय N हे आपण आधीच पाहिले आहे तर वारंवार डिझाइनसाठी जर आम्ही त्याला L बाय N मध्ये विभागले तर तर प्रत्येक विभागाची लांबी L बाय N असेल तर वायर कॅपेसिटन्स मूलभूत चौरसास L बाय N मध्ये कॅपेसिटन्स असेल तर रेजिस्टन्स मूलभूत चौरस L ने N पर्यंत होईल तर जर इन्व्हर्टर रुंदी असेल तर होल्ड्सच्या हळू चालण्याच्या हालचालीमुळे W सामान्यत pMOS लार्ज असतो तर W आणि 2 W हे आमचे मूल्य सामान्यत 2 W पेक्षा कमी असते तर गेट कॅपेसिटन्स मूल्य ही असेल रेजिस्टन्स मूल्य W ने विभागले जाईल आणि कॅपेसिटन्स प्रमाणित W मध्ये वाढेल तर संपूर्ण वायरच्या समतुल्य सर्किटमध्ये वायर कॅपेसिटन्स संपूर्ण लांबीमध्ये Cw होईल रेसिस्टन्स संपूर्ण लांबीमध्ये Rw होईल म्हणून समकक्ष सर्किट असे दिसेल तर ड्रायव्हिंग सर्किटमध्ये ते R द्वारा W इन्व्हर्टर असेल लोड कॅपॅसिटन्सस Cw लोड करेल आणि येथे RC च्या डीलेयसाठी प्रत्येक विभागासाठी ते RC N असेल हे CW L बाय 2 N CW L असेल 2 N द्वारा तर आपण यासह इंटरकनेक्ट मॉडेलिंगवरील चर्चेच्या शेवटी पोहोचलो आहोत आपल्या पुढच्या व्याख्यानात आपण काही संबंधित बाबींकडे लक्ष देऊ तर हे अंतर कसे आणि रेषांची विड्थ कशी निश्चित केली जाते तर हे असे आहे ज्यास मी डिझाइन नियम म्हणतात